तर ह्या module चे निष्कर्ष असे काढू कि माझ्याकडे निरीक्षणाचा एक अंतिम सेट आहे जो सामान्यतः हे सांगेल कि आता पर्यन्त आपण काय केले आहे पहिला प्रश्न आहे कि जर मॅग्नेटिक माध्यम असले तर काय म्हणजे µ हे space चे function देखील असेल तर तुम्ही आठवा कि आपण असे केले होते कि आपण हे पहिले समीकरण घेतले होते आणि काय केले होते विध्यार्थी कर्ल आपण कर्ल घेतले आणि असे केले आणि मुळात असे म्हणालो कि आणि तीच समस्या आहे कारण मला हे माहित आहे आणि मला हे माहित नाही मी आधी जी पद्दत वापरली होती तशीच परत नाही घेता येणार तर तुम्ही काय सूचित करू शकता कि आपण इथे काय करायला हवे विध्यार्थी तुम्ही µ r देखील एप्सिलॉन नॉट घेऊ शकता नाही µ हे एक समीकरण आहे आणि € हे दुसरे आपण ह्या दोघांचे कसे निरीक्षण करू शकतो विध्यार्थी खरे तर तिथे मॅग्नेटिक ला bright आऊट आहे हे समीकरणं कसे coupled आहेत आणि त्यांना आपण कसे विभागु शकतो त्याचे उत्तर अगदी सोपे आहे इथे पहा विध्यार्थी त्याच्यासाठी सोडवणे µ दिले आहे ते सोडवण्याची गरज नाही विध्यार्थी आम्ही त्याला nu r H आणि H dash असे म्हणू अजूनही मला त्याचे कर्ल माहित नाही मला फक्त माहित आहे मी दुसरे समीकरण नाही वापरू शकत हे दुसरे समीकरण म्हणजे एक इशारा आहे कि मला फक्त हे घ्यायचे आहे तर मी काय करू शकतो मी सरळ पहिल्या समीकरणचे कर्ल घेऊ का त्याच्या आधी काहीतरी करू समजा मी µ दुसऱ्या बाजूने घेतो समजा मी हे असं करतोय मी आता दोन्ही बाजूने कर्ल घेऊ शकतो का तर मला हे मिळेल आणि मग मी हे इथे पर्यायी म्हणजे सुब्स्टिटूट घेऊ शकतो तर असं करून मी हे काढून टाकले हो बरोबर कारण पुढच्याच स्टेप ला मी -j ओमेगा असं लिहितोय आणि इथे सुब्स्टिटूट करतोय तर मला इलेक्ट्रिक फील्ड मध्ये एक समीकरण भेटले ज्याच्या मध्ये दिलेल्या प्रॉब्लेम बद्दल सगळी माहिती आहे जे कि आणि आहे मला इथे काय किंमत मोजावी लागली आहे हे काही फार चांगले समीकरण नाहीये बरोबर एखाद्या गंमतशीर ऑब्जेक्टचे ते एक कर्ल आहे आणि मग ते बघण्यासाठी आपल्याला वेक्टर calculus चे नियम वापरावे लागतील तर तुम्ही जी किंमत मोजता ती म्हणजे discretization च्या आधी ऍनालीटीकल फॉर्म्युलेशन करणे ते थोडे किचकट आहे पण असं काही नाही कि आपण ते करू शकत नाही आधी हेच टर्म च्या स्वरूपात खूप छान पद्धतीने सिम्प्लिफाय केले होते पण आता माझ्याकडे जास्त टर्म्स असणार आहेत एवढेच तरी पण ठीक आहे तर मॅग्नेटिक माध्यम बद्दल आपण अशा पद्धतीने बघू शकतो आता आपण जे केले होते ते म्हणजे हे समीकरणं घेतले आपण असे गृहीत धरुयात कि आपल्याकडे मॅग्नेटिक माध्यम नाहीये आणि आपल्याकडे फक्त mu naught आहे आपण फक्त एक Helmholtz वेव समीकरण मध्ये तयार केले मी तसेच मध्ये करू शकतो का मी हे तयार करू शकतो का माझ्याकडे एक उत्तर आहे आणि ते म्हणजे हो जर मला करायचे असेल तर मी असे करेल बरोबर तेच तर मला करायचे आहे आणि mu naught एक कॉन्स्टन्ट असल्यामुळे ते मलाअसेल मिळेल पण दुसऱ्या बाजूने माझ्याकडे काय आहे क्षमस्व मी सगळे परत लिहिले तर माझ्याकडे हे आहे तर ते आहे मी ह्याच्या सोबत पुढे जाऊ शकतो का मला जरी माहित असले तरी मला च्या स्वरूपात Helmholtz equation नाही मिळणार कारण हे मला माहित नाही मला फक्त हे माहिती आहे तर मी हे नाही सोडवू शकणार तर ह्या केसमध्ये तुम्ही काय करणार तुम्हाला जर ते समीकरण च्या फॉर्ममध्ये घ्यायचे असेल तर तुम्ही तीच युक्ती वापरणार आहात का मी काय करेल मी इथे आणि हे घेईल आणि मग तुमच्याकडे j असेल म्हणजे तसे मला ते लागणार नाही म्हणजे मला काय पाहिजे तर एक अशी पद्धत ज्याने हे सगळे सिम्पलीफाय करता येईल आता मी त्या समीकरणातून मी काढून टाकेल तर मला तसे मिळेल मी आता ती किंमत मोजत आहे माझ्याकडे सगळीकडे आहे पण जर तुम्हाला ते सॉल्व्ह करायचे असेल जर तुम्हाला मध्ये हेल्महोल्त्झ समीकरण पाहिजे असेल तर हे असे काही मार्ग आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही ह्या फॉर्मच्या अवती भवती असाल photonic crystals community च्या केसमध्ये तर हे असे खुप वेळा केलेले आहे पुढे ह्या कोर्समध्ये जर वेळ असेल तर आपण ते पाहुयात पण ते एकदम सामान्य आहे मी एकटाच वापरत आहे असे काही नाही काही लोक फिजिक्समध्ये असे वेगवेगळे फॉर्मुलेशन्स त्यांच्या सोयीप्रमाणे वापरतात तर आपण आता सरफेस किंवा बॉण्ड्री integral समीकरणाच्या शेवटी आलो आहोत आणि आपण वेव स्पेंडिंगच्या प्रेरणेतून सुरुवात केली होती आणि Huygens प्रिन्सिपल साठी आपण हे गणिती समीकरणं शोधले Integral समीकरण तयार करण्यासाठी आपण Extenction सिद्धांत वापरले आणि मग गुणात्मक चर्चे मधून बघितले कि ते कसे सोडवू शकतो आणि पुढच्या गोष्टी येणाऱ्या मॉड्युल्स मध्ये पाहुयात तर ह्याच्या संदर्भासाठी Chew यांचे एक खूप छान पुस्तक उपलब्ध आहे आणि ते पुस्तक आहे waves in fields in inhomogeneous media त्यातील धडा आठवा पाहावे तर कोणाला काही प्रश्न ते थोडेसे किचकट आहे मला माहिती आहे मला माहिती आहे कोणताही वेक्टर याची व्याख्या नाही ऍनालीटीकल निदान न्यूमरिकल मध्ये तरी आपल्याला सोडवावे लागेल विद्यार्थी तर दोन समीकरणं घेण्यासाठी अपवाद आहेत आणि तिथून कोणती boundary कंडिशन लावतो हो विद्यार्थी तर २५ मध्ये काय आहे तर एकदा का आपल्याला हे मिळाले हे वापरून एकदा का आपण हे सोडवले तर हे एक्सटीनकॅशन सिद्धांत आहे बरोबर विद्यार्थी हो आपण ते सोडवले आणि आपल्याला मिळाले एकदा का हे आपल्याला मिळाले तर आपण परत Huygen's सिद्धांता कडे जाऊ आणि ह्याच्या मध्ये सुब्स्टिटूट करू तर आता मला हे माहित आहे आणि हे माहित आहे तर हि फील्ड सर्वत्र आहे असे मिळेल ते २ स्टेपची पद्धत बरोबर